आपणा सर्वांना नमस्कार वित्तीय लेखांकनाच्या तिसर्या सत्रात आपले स्वागत आहे आपल्या पहिल्या सत्रात आपण वित्तीय खर्च आणि व्यवस्थापकीय लेखांकनातील फरक यावर चर्चा केली होती तसेच आपण लेखांकनाचे महत्त्व देखील पाहिले होते दुसर्या सत्राची सुरुवात आपण वित्तीय प्रपत्रांच्या चर्चेने केली आपल्याला आठवत असेल की आपण बॅलन्स शीटच्या मूलभूत स्वरूपावर चर्चा केली आहे आणि नंतर आपण वार्षिक अहवाल म्हणजे काय हे समजून घेतले आपल्याला आठवतच असेल की बॅलन्सशीट एका विशिष्ट तारखेची आर्थिक स्थिती देणारे संकलित असे प्रपत्र आहे आज आपण बॅलन्सशीट म्हणजे काय आणि ती कशी तयार करतात यावर अधिक तपशीलवार चर्चा करणार आहोत आपण वार्षिक अहवालाबद्दल देखील चर्चा केली आहे वार्षिक अहवाल हे असे प्रमाणित दस्तावेज असतात कि जे कंपनीद्वारे प्रकाशित केले जातात व कंपनी विषयी अनेक माहितीचा तो खजिनाच असतो तो निःशुल्क उपलब्ध असतो म्हणूनच मी आपल्याला एखाद्या विशिष्ट कंपनीचा वार्षिक अहवाल डाउनलोड करून त्याचा तपशीलवार अभ्यास करण्यास सांगितले होते या वार्षिक अहवालात वित्तीय प्रपत्रे असतात संकलित स्वरूपात बॅलन्सशीट असते तसेच व्यवसायाशी निगडित विविध वित्तीय प्रपत्रे असतात ज्यामुळे आपल्याला कंपनीचे प्रारूप व इतर गोष्टी समजतात मी तुम्हाला सांगितले होते की तेथे प्रतिवर्षी 60 लाखाहून अधिक उत्पन्न मिळविणार्या कर्मचार्यांची यादी असेल जर तुम्हालाही तेथे जाण्याची इच्छा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला ती यादी माहित असावी लागते थोडक्यात वार्षिक अहवालामध्ये भरपूर माहिती उपलब्ध असते मी अपेक्षा करतो कि आपण आपली कंपनी निश्चित केली असेल आणि आपला वार्षिक अहवाल देखील डाउनलोड केला असेल आठवड्याच्या शेवटी आम्ही आपल्याला काही असाइनमेंट्स देणारआहे जे तुम्हाला आपल्या कंपनीवर करायचे आहेत परंतु सध्या आपण आपल्या तिसऱ्या सत्राकडे जावू ज्यामध्ये आपण बॅलन्सशीट बद्दल अधिक चर्चा करू आता आपण बॅलन्स शीट ची प्रस्तावना आणि त्याच्या घटकांची चर्चा करू तुम्हाला हे आधीच माहित आहे कि वित्तीय प्रपत्रे हि व्यवसायाच्या आर्थिक स्थितीची माहिती देतात मग ती एका व्यक्ती करता असेल संस्थेकरिता असेल ती माहिती एखाद्या विशिष्ट व्यवसायासाठी असते बॅलन्सशीट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट व कॅशफ्लो स्टेटमेंट हे तीन महत्त्वपूर्ण आर्थिक प्रपत्रे आहेत आपल्या अभ्यासक्रमात आपण हि प्रपत्रे कशी तयार केली जातातत्यांचे वाचन कसे केले जाते आणि त्याचाअर्थ कसा समजला जातो याची चर्चा करणार आहोत आता आपण विशेषत बॅलन्सशीट म्हणजे काय हेपाहू व्यवसायाच्या नियंत्रणात असलेल्या संसाधनाचे आर्थिक मूल्य बॅलन्सशीट मध्ये दर्शविले जाते व्यवसायाच्या नियंत्रणात असणारे आर्थिक संसाधन काय आहेत या करिता लेखांकनातील मालमत्ता हि संकल्पना वापरली जाते त्या मालमत्तेकरिताचा वित्त पुरवठा कसा केला जातो अनेक प्रकारच्या उत्तरदायीत्वाच्या आधारे या मलमत्तेसाठी वित्त पुरवठा केला जातो एकतर व्यवसायाबाहेरील लोकांकडून हे पैसे घेतले जातात ज्यास उत्तरदायित्व म्हणतात किंवा स्वत मालकांद्वारे ठेवलेले पैसे असतात जे मालकांचा निधी म्हणून ओळखले जातात किंवा त्याला इक्विटी असेही म्हणतात म्हणजेच बॅलन्सशीट हेअसे प्रपत्र आहे ज्याच्या एका बाजूला मालमत्तेचा सारांश असतो आणि दुसर्या बाजूला बाह्य आणि अंतर्गत उत्तरदायित्व असते आता आपण थोडक्यात बॅलन्सशीटच्या स्वरूपाचा अनुभव घेवू तर आपण मालमत्ता बाजूने प्रारंभ करू शकतो मागील सत्रात आपण त्या संकल्पनांची चर्चा केली आहे पहिली संकल्पना हि स्थिर मालमत्तेची आहे यात कंपनीच्या विविध मूलभूत संसाधनांचा समावेश होतो दुसरी संकल्पना हि अचल मालमत्तेची आहे यामध्ये व्यवसायबाहेरील एका वर्षाहुन अधिक अवधीकरिता केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीचा समावेश होतो तिसरी संकल्पना हि चालू मालमत्तेविषयी आहे यात एकवर्षापेक्षा कमी कालावधी करीता घेतल्या जाणाऱ्या मालमत्तेचा समावेश होतो तर हे तीन मुख्य मालमत्ता किंवा उपक्रमांचे स्त्रोत आहेत बॅलन्सशीट च्या दुसऱ्या बाजूस आपल्याला लायबिलिटीज म्हणजेच उत्तरदायित्व असते निधी पुरवठादार हे व्यायसायाकरिता उत्तरदायित्व असतात तेथील पहिली नोंद हि मालकाच्या निधीची असते आपण मागील सत्रात त्यामध्ये कशाचा समावेश होतो याची चर्चा केलेली आहे मालकाच्या निधीमध्ये कशाचा समावेश होतो हे तुम्हाला आठवते का त्यामध्ये दोन गोष्टीचा समावेश होतो पहिली नोंद हि भांडवल व दुसरी राखीव अथवा संकलित नफा दुसरी नोंद हि स्थिर न बदलणारे उत्तरदायित्व याची असते नावाप्रमाणेच स्थिर उत्तरदायित्व म्हणजे जे एक वर्षाहून अधिक काळा करिता असते म्हणजेच दीर्घकालीन उत्तरदायित्व तिसरी नोंद म्हणजेच चालू उत्तरदायित्व अथवा अल्प कालीन उत्तरदायित्व किंवा अशी देयता जी एकवर्षाहून कमी कालावधी करिता असते हे बॅलन्स शीट चा अंदाज येण्याकरिता आहे पण हे काही अधिकृत स्वरूप नाही ते आपण पुढील स्लाइड मध्ये पाहणार आहोत परंतु बॅलन्स शीट म्हणजे काय हे थोडक्यात समजण्याकरिता हे प्रारूप खूप उपयोगाचे आहे बॅलन्सशीट मध्ये येणाऱ्या अनेक नोंदी मुळे बॅलन्स शीट खूप मोठी होऊ शकते एका नजरेत बॅलन्सशीट समजण्याकरिता ती अश्याप्रकारे संक्षिप्त स्वरूपात देता येते प्रत्येक बॅलन्सशीट हि व्यावसायिक स्थितीचे सत्य आणि योग्य चित्रण करत असते हि संकल्पना अकाउंटंट्स म्हणजेच लेखानिक वापरत असतात ते अचूक म्हणत नाहीत किंवा बॅलन्सशीट चे अचूक स्वरूप असा शब्द वापरत नाहीत कारण बॅलन्सशीट मधील काही नोंदी च्या मूल्यमापनाकरिता अनेक गृहीतके आहेत आपण त्याची नंतर चर्चा करणार आहोत परंतु कोणतीही बॅलन्सशीट हि वित्तीय वर्षाच्या शेवटी व्यवसायाची सत्य व योग्य स्थिती दर्शविणारी असावी बॅलन्सशीट हि कोणत्याही मधील वेळेत बनविता येते त्या एका विशिष्ट दिवसाच्या अखेरीस ती बॅलन्सशीट बनविता येते आता आपण बॅलन्सशीटचे सविस्तर स्वरूप पाहू कंपनी अधिनियमच्या अनुसूची सहा नुसार हे अधिकृत स्वरूप आहे हे विशिष्ट स्वरूप वर्ष २०११ मध्ये सादर केले गेले होते म्हणूनच मी तेथे १० आणि ११ असे लिहले आहे कॉर्पोरेट बॅलन्सशीटमध्ये दोन वर्षांची माहिती द्यावी लागते म्हणून २०१० साठी एक व २०११ साठी एक असे दोन कॉलम आपण तेथे पाहू शकतो आता तेथे येणारी पहिली नोंद म्हणजे भांडवल होयजो भागधारकांचा निधी असतो तुम्हालाआठवतअसेल कि या अगोदरच्या बॅलन्सशीट मध्ये पहिली नोंद हि मालकाचा निधी म्हणून केली होती आता या नवीन प्रारूपानुसार त्याला भागधारकांचा निधी अशी संकल्पना वापरली आहे आता हा फरक का आहे की तेथे मालकांचा निधी आहे आणि इथे भागधारकांचा निधी आहे असा फरक का आहे याचा आपण विचार करू शकता का यामध्ये काहीही फरक नाही भागधारक हे इतर कोणीही नसून कंपनीचे मालक असतात परंतु बॅलन्सशीटचे हे स्वरूप कंपनी करीता असल्यामुळे जाणीवपूर्वक भागधारक हि संकल्पना वापरतात परंतु थोडक्यात मी मालकांचा निधी हि संकल्पना वापरली आहे कारण प्रत्येक बॅलन्सशीट हि कंपनीची बॅलन्सशीट नसते जर ती कंपनी भागीदारी व्यवसाय असले तर मग ते भांडवल कोणाचे असेल त्याला भागीदारांचे भांडवल असे म्हणावे लागेल जर तो व्यवसाय वैयक्तिक असेल तर त्याला मालकाचे भांडवल असे म्हणावे लागेल अशासकीय संस्था किंवा नफा न कामविणाऱ्या संस्थांमध्ये यास काय म्हणले जाते त्याला भांडवल निधी असे म्हणतात थोडक्यात मालक कोणीही असेल तरीही ते त्यांचे भांडवल असते आता आपण कंपनीच्या बॅलन्सशीट कडे परत जाऊ कंपनीच्या बॅलन्सशीटमध्ये त्याला भागधारकचा निधी म्हणतात भागधारकांचा निधी अंतर्गत भाग भांडवल या नोंदीचा समावेश असतो आता आपण भाग भांडवलाची व्याख्या कशी कराल भाग भांडवल म्हणजे काय काल आपल्या मागील सत्रात भांडवलाबद्दल चर्चा केली होती भांडवल म्हणजे काय हे तुम्हाला आठवते का मालकाने व्यवसायात गुंतवलेल्या पैशास भांडवल असे म्हणतात कंपनीच्या बाबतीत भागधारक मालक असतात तर जे पैसे भागधारकांनी दिलेले आहेत ते भाग भांडवल म्हणून ओळखले जातात भांडवल या संकल्पनेच्या अंतर्गत तीन चार बाबींचा समावेश होतो परंतु आता आपण त्याची चर्चा करणार नाहीत परंतु जे काही भांडवल भागधारकांकडून दिले जाते त्याला ते बॅलन्सशीट मध्ये भांडवल म्हणून ओळखले जाते अश्याप्रकारे भांडवलाची नोंद असते दुसरी नोंद हि राखीव किंवा अतिरिक्त निधी याची असते आता राखीव किंवा अतिरिक्त निधी म्हणजे काय मला वाटते कि मागील सत्रात आपण याची चर्चा' केलेली आहे तुम्हाला आठवत असेल कि व्यवसायाने किंवा कंपनीने कमावलेला नफा हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये दाखविला जातो कंपनी समोर दोन पर्याय असतात एक तर तो नफा मालकांमध्ये वाटून टाकतात मग तो नफा बॅलेन्सशीट मध्ये दिसत नाहीपरंतु बर्याच चांगल्या कंपन्या संपूर्ण नफा वाटत नाहीत नफ्यातील काही हिस्सा मालकांना देऊन उर्वरित रकमेची पुनर्गुंतवणूक केली जाते पुनर्गुंतवणूक म्हणजे नफा वाटून टाकन्या ऐवजी ती रक्कम पुन्हा कंपनीत गुंतवली जाते आणि हीच रक्कम बॅलंस शीट मध्ये राखीव रक्कम म्हणून दाखवली जाते अशा रकमेची नोंद राखीव किंवा अतिरिक्त निधी अशा संपूर्ण नावाने केली जाते आपण मागील सूत्रात पाहिले की जो नफा व्यवसायात पुन्हा गुंतविला जातो त्याला राखीव रक्कम म्हणतात खरे तर कंपनीत अनेक प्रकारची राखीव रक्कम असते जसे की वैधानिक राखीव कायद्यातील तरतुदीनुसार ठेवलेली राखीव रक्कम भांडवलातील राखीव रक्कम लाभांश समानीकरनातील राखीव रक्कम हि आरक्षित आणि राखीव रकमेची काही उदाहरणे आहेत अशा सर्व प्रकारच्या राखीव व अतिरिक्त रकमेची नोंद बॅलन्स शीट मध्ये क्रमांक ब मध्ये घेतली जाते आता तिसरी नोंद पहा तिसरी नोंद हि शेअर वॉरंट म्हणजेच भाग अधिपत्र यांच्यामार्फत मिळालेल्या रक्कमेची असते आता तुमच्या मनात प्रश्न येईल कि शेअर वॉरंट काय असते मला वाटतेकि प्रत्येकाला भाग भांडवल माहित असेल भाग भांडवल म्हणजे काय असे समजू कि भागीदारी व्यायसायात तीन भागीदार आहेत एकत्रित भांडवल लिहीण्याऐवजी अ भागीदाराचे भांडवल ब भागीदाराचे भांडवल क भागीदाराचे भांडवल असे लिहता येते परंतु कंपनी मध्ये काय होते तर तेथे भागभांडवलधारक म्हणजेच मालकांची संख्या हि १००० १०००० १ लाख १० लाख इतक्या मोठ्या प्रमाणात असते म्हणून आपण प्रत्येकाचे नाव बॅलन्सशीट मध्ये लिहीत नाही आपण त्या सर्व व्यक्तींनी एकत्रितपणे गुंतवलेली रक्कम शेअर कॅपिटल च्या म्हणजे भाग भांडवलाच्या स्वरूपात लिहतो तर समभाग म्हणजे एखाद्या विशिष्ट कंपनीच्या मालकीच्या भागातील हिस्सा समजा खूप सारे भाग भांडवलधारक आहेत कंपनीत 10000 भागधारक आहेत त्यां प्रत्येकानी काही ना काही भांडवल लावले असेल ते एकूण भाग भांडवल आहे नोंद क्रमांक सी शेअर्स वॉरंट म्हणजेच भाग अधिपत्र या बद्दल आहे तुम्ही विचार करत असाल कि वॉरंट म्हणजे काय एखाद्याला शेअर वॉरंट म्हणजे काय हे माहित आहे का आता कधीकधी काय होते तर काही लोकांना भविष्यात शेअर घेण्याचा अधिकार मिळतो तर त्या लोकांना अद्याप शेअर्स मिळालेले नाहीत म्हणून आपण ती रक्कम भागभांडवला मध्ये दाखवू शकत नाही ज्यांना कंपनीकडून शेअर्स मिळालेले आहेत व त्यांनी पैसे भरले आहेत ते भाग भांडवल म्हणून नोंद क्रमांक ए मध्ये येते परंतु जर एखाद्या व्यक्तीने पैसे भरले आहेत व त्याला शेअर मिळाले नाहीत पण भविष्यात शेअर्स मिळण्याचा हक्क मात्र मिळाला तर त्याला शेअर वॉरंट म्हणजे भाग अधिपत्र असे म्हणतात म्हणजे समजा मी एक कंपनी आहे अशी शंभर लोक आहेत ज्यांनी मला काही पैसे दिले आहेत आणि मी त्यांना शेअर वॉरंट दिले ज्याच्या आधारे त्यांना भविष्यात शेअर घेण्याचा अधिकार प्राप्त होईल जी रक्कम मला शेअर वॉरंटच्या बदल्यात मिळाली आहे ती म्हणजे नोंद क्रमांक सी शेअर वॉरंटच्या बदल्यात मिळालेली रक्कम तुम्हाला असे वाटत असेल कि कंपनीने शेअर वॉरंट देण्याचा व्यवहार करणे का गरजेचे आहे याची अनेक कारणे आहेत मी तुम्हाला सांगितल्या प्रमाणे एक सोपा मार्ग म्हणजे पैसे घ्या आणि त्यांना मग हा व्यवहार भाग भांडवल म्हणून ओळखला जातो परंतु कंपनी म्हणून काही विशिष्ट घटनांमध्ये मी आता त्यांना शेअर्स देऊ इच्छित नाही परंतु मला त्यांच्याकडून पैसे तर घ्यायचे आहेत आणि भविष्यात त्यांना शेअर्स द्यायचे आहेत अशा परिस्थितीत मी त्यांना शेअर्स वॉरंट देतो आपण अशा कोणत्याही परिस्थितीचा विचार करू शकता जेथे शेअर्स वॉरंट प्राप्त होईल मला वाटतं तुमच्यापैकी काही जणांनी त्याचा योग्य अंदाज लावला आहे बर्याचवेळी ईएसओपी म्हणून ओळखले जाणारे काही शेअर्स असतात ईएसओपी म्हणजे एम्प्लॉईज स्टॉक ऑप्शन प्लॅन ज्याला स्वेट इक्विटी श्रमदात्यांचे समभाग देखील म्हणतात असे व्यवस्थापक किंवा कार्यकारी अधिकारी आपल्या कंपनी करीता काम करत असतात ज्यांना आपल्याला प्रोत्साहित करायचे असते आपल्याला त्यांना काही फायदे द्यायचा असतो कारण ते चांगले काम करत असतात परंतु त्यांनी कंपनीत रहावे बाहेर जाऊ नये अशी असे आपल्याला वाटत असते म्हणून आपण त्यांना शेअर वॉरंटदेतो व त्यासोबत अशीअट घालतो कि जर ते पुढीलतीनवर्ष सातत्याने कंपनीमध्ये काम करतील तर त्या शेअर्स वॉरंटचे रूपांतर शेअर मध्ये होऊ शकेल तर शेअर वॉरंट देण्यामागे हे एक उदाहरण आहे आपण इतर कोणत्याही उदाहरण विचार करू शकतो का कधीकधी काय होते कंपनीला कर्ज घ्यायचे असते समजा मी असे म्हणतो कि मी बँकेत जातो आणि कर्ज देण्याची विनंती करतो परंतु बँक असे म्हणतात की त्यांना आमच्या नफ्यात वाटा हवा आहे आता आम्ही त्यांना थेट नफ्यातील वाटा देऊ शकत नाही म्हणून आम्ही असेकरू शकतोकि कर्ज घेताना बँकेला काही शेअर्स वॉरंट देतो आणि हे शेअर्स वॉरंट्स नंतर बँकेद्वारे शेअर्समध्ये रुपांतरित होतात ते शेअर्स वॉरंट मिळविण्यासाठी काही टोकन रक्कम देतात आणि ते पैसे नोंद क्रमांक सी मध्ये दर्शविले जातील आता आपणास असा प्रश्न पडला असेल कि शेअर वॉरंट ही थोडीशी रक्कम आहे यावर इतकी चर्चा का आहे खूप सारी चर्चा या करीता कि समभाग विकून उभे राहणारे भांडवल हि खूप महत्वाची संकल्पना आहे हे लक्षात ठेवावे लागेल भाग भांडवलधारक हे कंपनीचे मालक असतात आजच्या गुंतवणूकदारास हे माहित असले पाहिजे की असे काही मालक आहेत जे भविष्यात समभागांच्या यादीमध्ये समाविष्ट होतील आता ते कर्मचारी असू शकतात ते बँकर असू शकतात काही वेळा कंपनीला तंत्रज्ञ किंवा व्यावसायिकांकडून काही तंत्रज्ञान मिळते आणि त्याची भरपाई म्हणून आपण त्यांना शेअर वॉरंट देतो तर शेअर वॉरंट च्या मोबदल्यात मिळालेली सर्व रक्कम हि नोंद क्रमांक सी अंतर्गतदर्शविली जाते अर्थातच नोंद क्रमांक सी हि वैयक्तिक मालकीच्या किंवा भागीदारी व्यवसायाच्या बॅलन्सशीट मध्ये दिसणार नाही म्हणूनच या अगोदरच्या संक्षिप्त बॅलन्सशीट मध्ये ती नोंद नव्हती परंतु कंपनीच्या बॅलन्सशीटमध्ये सविस्तर स्वरूपात हि नोंद दाखविणे बंधनकारक आहे मला आशा आहे की तुम्हाला नोंद क्रमांक सी काय असते हे समजले असेल आता आपण पुढील स्लाइडवर जाऊ आता नोंद क्रमांक 2 हि प्रलंबित शेअर आवेदनपत्राच्या वाटपातील रक्कमेची असते आता आवेदनपत्र निधी म्हणजे काय तुमच्यापैकी अनेकांना हे माहित असेलच कि जेंव्हा शेअर विक्रीस काढले जातात तेंव्हा भाग भांडवलधारकास किंवा भावी भागधारकांना कंपनीला पैसे द्यावे लागतात समजा मी एक कंपनी आहे आणि मला समभाग विक्रीस काढायचे आहेत तर अर्थातच मी त्यांना ते समभाग विनामूल्य देणार नाही गुंतवणूकदार मला अग्रीम रक्कम देणार म्हणून मी असे जाहीर करतो की मी भावी गुंतवणूकदारांना शेअर्स देण्यास तयार आहे ज्या लोकांना माझ्या कंपनीत शेअर्स हवे आहेत ते पुढे येऊन मला पैसे देतील आता मला पैसे मिळाले आहेत आणि जर मी त्यांना शेअर्स दिले तर ती रक्कम कोणत्याही अडचणी शिवाय नोंद क्रमांक ए नुसार भाग भांडवल म्हणून नोंदविली जाईल तसेच काय होते कि जरकंपनीला शेअर्स विक्रीस काढायचे असतील तर ते तसे जाहीर करतात ज्यांना गुंतवणूक करावयाची आहे असे भावी गुंतवणूकदार पैसे देतात व त्यांना शेअर्स मिळतात आणि जर त्यागुंतवणूकदारांना शेअर्स मिळाले तर ती रक्कम हि नोंद क्रमांक एक नुसार भागभांडवल म्हणून केली जाते परंतु काही वेळा शेअर्सचे वाटप होण्यास विलंब होतो म्हणजे मला आता पैसे मिळाले परंतु वर्षाअखेपर्यंत त्या शेअर्सचे वाटप झाले नाही आणि मग ती रक्कम तुम्ही कुठे ठेवणार आहात हि रक्कम नोंद क्रमांक दोन नुसार ठेवली जाते मीअशी अपेक्षा करतोकि आता तुम्हाला हे समजले असेल म्हणजे शेअर अलॉटमेंट ची रक्कम हि वाटप न झालेल्या शेअर्स च्या आवेदनपत्राची रक्कम असते समजा मला भागधारकांकडून 10 लाख रुपये मिळाले आहेत आणि मी त्यांना अद्याप शेअर्स दिलेले नाहीत म्हणजे ती केवळ शेअर्स आवेदनपत्राची रक्कम आहे अद्याप त्यांना शेअर्स चे वाटप झालेले नाही म्हणूनच त्या रक्कमेस शेअर्स वाटपाची उर्वरित रक्कम असे म्हणतात या रक्कमेची नोंद वेगळी दाखविली जाते कारण कि ती रक्कम नंतर नोंद क्रमांक एक मधील भागभांडवलात जमा केली जाते किंवा दुसरी शक्यता म्हणजे मी ते समभाग आवेदन नाकारून ती रक्कम परत करतो तर हे अद्याप स्पष्ट झाले नाही की ती भागधारकांची रक्कम आहे की ते उत्तरदायित्व आहे मी जर त्यांना शेअर्स दिले तर ती भागधारकांची रक्कम असेल आणि जर मी ती रक्कम गुंतवणूकदारांना परत दिली तर ती बाह्य दायित्व बनते म्हणूनच दुसरी नोंद हि विशेषकरून ज्या शेअर्सचे वाटप झालेले नाही अश्या समभाग आवेदन निधी म्हणून केली जाते आता तिसरी नोंद हि स्थिरदीर्घ उत्तरदायित्वाची असते स्थिर उत्तरदायित्वाची चर्चा आपण मागील सत्रात आणि या सत्राच्या सुरवातीस देखील केली आहे तर स्थिरदीर्घ उत्तरदायित्व म्हणजे आपण काय समजतो मला वाटते की आतापर्यंत प्रत्येकाला समजले असेल कि जे उत्तरदायित्व एकवर्षाच्या अवधीत पूर्ण केले जाते त्याला चालू उत्तरदायीत्व असे म्हणतात आणि जे उत्तरदायित्व एकवर्षापेक्षा अधिक अवधी करिता असते त्याला स्थिर दीर्घ उत्तरदायीत्व असे म्हणतात म्हणूनच अशी सर्व एका वर्षापेक्षा अधिक असणारी उत्तरदायित्वे हि दीर्घ उत्तरदायित्वाची उदाहरणे आहेत हि सर्व नोंद क्रमांक ३ नुसार दीर्घस्थिर उत्तरदायित्वामध्ये येतात त्यामध्ये आपण जर पाहिले तर दीर्घकालीन कर्ज दिसेल आता नावा प्रमाणेच हे दीर्घकालीन एक वर्षापेक्षा अधिक चे कर्ज आहे कर्ज घेणे म्हणजे काय कर्ज म्हणजे कंपनीने घेतलेली रक्कम बहुधा कंपनी बँकांकडूनच कर्ज घेते ती वित्तीय संस्थांकडूनही कर्ज घेऊ शकते आणि ती गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांकडून किंवा एनबीएफसी कडून कर्ज घेऊ शकते कोणाकडून त्यांनी कर्ज घेतले असेल तर ते दीर्घकालीन कर्ज म्हणून नोंद क्रमांक तीन ए च्या शीर्षकाखाली दर्शविले जाईल आता 3 बी हि नोंद स्थगित कर देयतेची आहे आता स्थागित देयता म्हणजे काय स्थगित देयता म्हणजे आता पैसे देण्याऐवजी मी ते भविष्यकाळात एका वर्षा नंतर देतो साधारणपणे कराची देयता त्याच वर्षी पूर्ण केली पाहिजे कारण ती चालू देयता म्हणून ओळखली जाते परंतु कर देयतेचा एक भाग 2 वर्ष 3 वर्षे 4 वर्षांनंतर भरला जातो त्यास स्थगित कर देयता असे म्हणतात अर्थातच हे करदात्याच्या इच्छेनुसार नसते अन्यथा तो ती म्हणेल की मला आता कर द्यायचा नाही आणि मी ते स्थागित करेल कोणती कर देयता तुम्हाला आत्ता द्यायची आहे आणि कोणता कर तुम्हाला तात्काळ न भरता दोन तीन वर्षानंतर भरावयाचाआहे याचा निर्णय शासन घेत असते स्थागित देयतेची चर्चा आपण नंतर करणार आहोत परंतु साधारणपणे अशी कर देयता जी पुढील वर्षात न देता त्यानंतर पूर्ण करता येते त्यास स्थगित कर देयता असे म्हणतात त्यानंतर नोंद क्रमांक तीन सी इतर स्थिर अथवा दीर्घकालीन उत्तरदायित्वाबाबत आहे स्थिर अथवा दीर्घकालीन उत्तरदायित्व हे जवळजवळ एकसारखे आहे आपण पाहिले आहे की नोंद क्रमांक ए हि दीर्घकालीन कर्जाची असते नोंद क्रमांक बी हि स्थागित कर देयतेची असते याशिवाय इतर देयता या नोंद क्रमांक सी अंतर्गत दाखविल्या जातात आता आपल्या मनात असा प्रश्न येईल की अशा नोंदी कोणत्या आहेत आपण अशा कोणत्याही नोंदीचा विचार करू शकता का मी आपल्याला फक्त एक उदाहरण देतो आपण एखाद्या कडून जमा रक्कम स्वीकारली ते कर्ज नाही परंतु ती रक्कम आपल्याला दोनतीनचार वर्षानंतर परत द्यायची आहे मग ती जमा रक्कम नोंद क्रमांक तीन सी अंतर्गत दाखविली जाईल कारण ती रक्कम कर्जाची रक्कम नाहीआणि स्थगित कर देयता सुद्धा नाही परंतु तीदीर्घकालीन देयता आहे ती अल्पकालीन जमा नाही त्याची परतफेड दोन तीन वर्षानंतर करावयाची आहे म्हणून ती रक्कम इतर स्थिर देयते मध्ये दर्शविली जाते नंतर चौथी नोंद म्हणजे 3 डी म्हणजे दीर्घ मुदतीच्या तरतुदी दीर्घ मुदत म्हणजे एक वर्षाहून अधिक हे आपल्याला माहित आहे परंतु तरतुदी म्हणजे काय आपल्यापैकी एखाद्याला तरतुदीची माहिती का काही रक्कम द्यावयाची आहे परंतु किती रक्कम द्यायची आहे हे संपूर्ण अचूक तपशिलासह मला माहित नाही त्यामधील काही माहिती तपशीलवार उपलब्ध नाही अश्या वेळेस मी काय करतो कि मी त्या उत्तरदायित्वाची सर्वात योग्य अंदाज बांधतो व त्याची तरतूद करून दर्शवितो अश्या प्रकारे दीर्घकालीन नोंदी या दीर्घकालीन तरतुदी म्हणून दाखविल्या जातात दीर्घकालीन तरतुदी च्या एखाद्या उदाहरणाचा आपण विचार करू शकता का दीर्घावधीच्या अशा कोणत्याही तरतुदी च्या उदाहरणाबद्दल आपल्याला विचार करता येईल का समजा एखाद्या ग्राहकाने माझ्या विरोधात तक्रार दाखल केली आहे आणि सेवेत कमतरता असल्या कारणामुळे तो ग्राहक काही नुकसान भरपाई घेऊ इच्छित आहे आमचाही त्या ग्राहकांशी त्या प्रकरणी वाद चालू आहे किंवा काही चर्चा चालू आहे आम्ही त्वरित पैसे देणार नाही कोर्टाच्या किंवा काही प्राधिकरणाच्या निर्णयानंतर आम्ही तो मोबदला देऊ अश्या परिस्थितीत दोनतीन चार वर्षाचा अवधी लागेल जी काही रक्कम मोबदला म्हणून द्यावयाची आहे त्यास दीर्घकालीन तरतूद म्हणून दर्शविले जाईल मी अजून एक उदाहरण देतो समजा आपल्या कंपनीत बरेच कर्मचारी काम करत आहेत जेंव्हा ते सेवा निवृत्त होतील तेंव्हा त्यांना ग्रॅच्युइटी म्हणजेच सेवानिवृत्तिनिधी दिला पाहिजे सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचार्यांना ग्रॅच्युटीची रक्कम मिळते परंतु आपल्याला ग्रॅच्युटीची अचूक रक्कम माहित नसते कारण ती रक्कम कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या वेळी असणाऱ्या पगारावर अवलंबून असते सेवानिवृत्तीचे वय आपल्याला माहित नसते किंवा एखाद्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास आपल्याला ग्रॅच्युइटीची रक्कम द्यावी लागते आणि मृत्यूची तारीख कोणलाही माहित नसते तर स्वाभाविकच आपल्याला ग्रॅच्युइटीची नेमकी रक्कम माहित नसते परंतु आपण आपला सर्वोत्तम अंदाज लावतो आणि ग्रॅच्युइटीच्या रक्कमेचे अंदाजित उत्तरदायित्व हे दीर्घकालीन तरतूद म्हणून दर्शविले जाते नंतर आपण तरतुदी बद्दल थोडी अधिक चर्चा करणार आहोत परंतु आत्ता मला असे वाटते की आपल्याला साधारणपणे हे समजले असेल की हे एक दीर्घकालीन उत्तरदायित्व आहे म्हणून ते नोंद क्रमांक तीन अंतर्गत स्थिर उत्तरदायित्व म्हणून दर्शविले जाते आता पुढील नोंद हि चालू उत्तरदायीत्व या बाबतची आहे आपण मागील सत्रात चालू उत्तरदायित्व म्हणजे काय याची चर्चा केलेली आहे हे एकवर्षांहून कमी कालावधी करिताचे उत्तरदायित्व असून ते व्यवसाय चक्रामुळे निर्माण झालेले असते हे प्रामुख्याने व्यवसायाच्या दैनंदिन व्यवहाराशी निगडित असते अश्याप्रकारे चार ए हि नोंद अल्प मुदतीच्या कर्जाशी संबंधित असते आता आपल्याला हे माहितच आहे की दीर्घकालीन कर्ज म्हणजे 1 वर्षाहुन अधिक अवधी करिता घेतलेले कर्ज आणि अल्प मुदतीचे कर्ज म्हणजे 1 वर्षापेक्षा कमी कालावधी साठी घेतलेली कर्ज उदाहरण म्हणून आपण बँकेकडे ब्रिजलोन अल्पकालीन कर्ज मागितले जे विशेषकरून दोनतीनचार महिन्याच्याअल्प कालावधी करिता मंजूर केले जाते याचा अर्थ आपण एक नवीन प्रकल्प सुरु करणारआहोत पण तो प्रकल्प तीन महिन्यानंतर चालू होणार आहे म्हणून या तीन महिन्या करिता आपण घेतलेले ब्रिज लोण हे अल्पकालीन तरतुदी अंतर्गत दाखविले जाते अश्याप्रकारे एकवर्षाहून कमी कालावधी करिता बँकेकडुन किंवा गैरबँकीय वित्तीय संस्थेकडून स्वीकारलेले कर्ज हे अल्पावधीचे कर्ज असेल या पुढील नोंद हि व्यापारातील देयतेचीआहे मला वाटते कि तुमच्या पैकी बऱ्याच जणांना हे माहित आहे कि ज्यावेळी बी 2 बी म्हणजे दोन व्यवसायादरम्यान एखाद्या वस्तूच्या खरेदीचा व्यवहार होतो तो काउंटरवरून होत नसतो दोन व्यवसायातील व्यवहारामध्ये कंपनी ऑर्डर देते वस्तू पुरविली जाते आणि त्याचे पैसे हे 15 दिवस 1 महिन्यानंतर 2 महिन्यांच्या नंतर दिले जातात म्हणून वस्तूची ऑर्डर दिल्यापासून त्याचे पैसे देण्यापर्यंत आपल्या दैनंदिन व्यापारातील देयतेस व्यावसायिक देयता म्हणून दर्शविले जाते सामान्यत व्यवसायिक देयता या 15 दिवस 1 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी वगैरे असतात म्हणूनच त्या सर्व चालू उत्तरदायित्वाच्या अंतर्गत एकत्रित केल्या जातात तिसरी नोंद ही इतर चालू दायित्वांची आहे आपल्याला माहिती आहे की जे उत्तरदायित्व कर्ज किंवा व्यावसायिक देयता नसते ते इतर चालू उत्तरदायित्व असू शकते तुम्ही काही उदाहरणांचा विचार करू शकता का तुमच्या पैकी बऱ्याच जणांच्या हे लक्षात आले असेल कि जर पगार द्यायची आहे म्हणजे महिन्याच्या तीस किंवा एकतीस तारखेस आपल्याला पगार द्यायची असते पण जर ती तुम्ही वेळेत दिली नाही तर पगार देईपर्यंत ती थकीत पगार तुमची देयता बनते हे इतर चालू देयतेचे उदाहरण आहे त्याच प्रकारे वीज बिल भाडे आणि अन्य कोणतेही कार्यालयीन खर्च जे दिले गेलेले नाहीत परंतु त्याची देयता हि अल्पकालीन आहे ते इतअल्पकालीन दायित्व असतात आणि या यादीतील शेवटची नोंद हि क्रमांक 4 डी जी अल्प मुदतीच्या तरतुदी बद्दल आहे आपण अगोदरच तरतुदी बद्दल चर्चा केली आहे म्हणून असे विशिष्ट दायित्व जिथे अचूक रक्कम माहित नाही पण ते दायित्व अल्प काळात पूर्ण केले जाते त्यास अल्प मुदतीची तरतूद म्हटले जाते तर अश्या प्रकारे आपण नोंद क्रमांक 1 2 3 आणि 4 पूर्ण केले आहेत आपण बॅलन्सशीट च्या उत्तरदायीत्वाच्या बाजूची तपशीलवार पूर्ण केली आहे पुढील सत्रात आपण बॅलन्सशीट च्या असेट्स म्हणजे संपत्तीच्या बाजूची चर्चा करू